मुलाखत कर्ता हाय मुलाखतदार देवदत दास मुलाखत कर्ता देवदत दास मुलाखतदार हो मुलाखत कर्ता देवदत तू मला स्वतः बद्दल थोडक्यात माहिती देऊ शकतोस का मुलाखतदार मी कलकत्ताचा आहे म्हणून मी पुणे येथील सिम्बायोसिस इंस्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट कडून एमबीए इनोव्हेशन आणि उद्योजकता घेत आहे म्हणून येथे तीन महिने झाले आहे आणि मी खरोखर हा कोर्स घेत आहे आणि व्यवसायाबद्दल आणि वास्तविक जीवनातील समस्यांना कसे सामोरे जावे आणि त्यांचे निराकरण कसे करावे याविषयी मला बर्याच बाबींमध्ये मदत होईल मुलाखत कर्ता मला तुझे वय कळेल का मुलाखतदार होय मी २६ वर्षाचा आहे मुलाखत कर्ता २६ मुलाखतदार होय मुलाखत कर्ता देवदत मुळात आम्ही माहिती तंत्रज्ञानच्या दिशेने तोडगा काढत आहोत आणि लोक कसे लिहितात काय कार्य करतात आणि आसपास कोणत्या लिखाणात असतात हे पहात आहोत तर तुझ्यासाठी काही प्रश्न आहेत मुलाखतदार होय मुलाखत कर्ता मग आपण किती वारंवार लिहिता असे आपल्याला वाटते मुलाखतदार तसे मी नेहमी लिहित नाही जसे आजकाल बहुतेक लॅपटॉप मध्ये टायपिंग करतात परंतु मी माझे काही लिहायला प्राधान्य देतो परंतु माझे विचार आणि भावना लिहिण्यासाठी मला नेहमी योग्य डिव्हाइस मिळत नाही म्हणून मला वाटते की या गोष्टी लिहायला आता पेन आणि पेपर सर्वात चांगले आहे मुलाखत कर्ता म्हणून आपण म्हणत आहात की आपण बर्याचदा लिहित नाही परंतु जेव्हा आपल्याकडे काही प्रकारचे विचार असतात मुलाखतदार मी बहुतेक वेळा माझ्याबरोबर डायरी घेऊन जातो आणि म्हणून मी गोष्टी ठळक पणे लिहितो मुलाखत कर्ता मग ती डायरी कुठे आहे ज्यात आपण बहुतेक वेळा लिहिता मुलाखतदार होय परंतु काही भागात मी माझी बॅग घेऊ शकत नाही म्हणून मी तेथे माझ्या मोबाइलमध्ये लिहितो म्हणून तो वेळ खूप सोयीस्कर आहे परंतु दररोजच्या गोष्टी लिहिण्यासाठी लॅपटॉप हे तितकेसे सोयीचे नाही परंतु मोबाइल फोन संदेशात मी त्या गोष्टी टाइप करतो मुलाखत कर्ता मग मोबाईल फोन मध्ये तुम्ही कोणते अनुप्रयोग ऍप्लिकेशन वापरता मुलाखत दार मी एक अॅप्लिकेशन नोट वापरतो मुलाखत कर्ता नोट मुलाखतदार नंतर जसे की मी काही मोबाइल बदलले आहेत आणि त्यानंतर मी कोणतेही अॅप्स स्थापित केले नाहीत मी फक्त संदेशात लिहितो आणि त्या साठी मी एक रँडंम नंबर घेतो आणि त्याला ड्राफ्ट बॉक्स मध्ये सेव्ह करतो मुलाखत कर्ता तर मग तुम्ही सांगितल्या प्रमाणे तुम्ही नोटबुक किंवा डायरी घेऊन जाता का मुलाखतदार होय मी नेहमी वर्गात घेऊन जातो मुलाखतदार होय मी नेहमीच करतो परंतु माझ्या कित्येक मित्र कॉपी आणि बरंच काही आणतात मुलाखत रेकॉर्डस मुलाखतदार होय ते बहुतेक लॅपटॉप मध्ये टाइप करतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी गोष्टी चांगल्या असतात पण मला अजूनही कागदावर गोष्टी लिहायला आवडतात मुलाखत कर्ता मग तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही म्हटल्या प्रमाणे तुम्ही तुमची डायरी सोबत ठेवता ठेवता ना मग तुम्ही किती वेळा मुळात ती माहिती वापरता मुलाखतदार होय मी प्रत्येक वर्गात डायरी वापरतो आणि मला त्यावर नोंदी घायला हि आवडते पण कधीकधी आजकालच्या सारखे पण पूर्वीच्या काळात मी मोबाईल फोन मध्ये लिहायचो परंतु आजकाल मी ते वापरण्यास प्राधान्य देतो कारण मी वारंवार माझा मोबाइल बदलतो म्हणून मला असे वाटते की कधीकधी डेटा गमावला जाऊ शकतो आणि सर्व काही नष्ट होते म्हणूनच मी कॉपी सोबत ठेवतो मग मी कधीकधी त्या पृष्ठांच्या चित्रावर क्लिक करतो आणि ड्राइव्हमध्ये ही ठेवतो मुलाखत कर्ता ठीक आहे जेणेकरून ते नेहमी तिथेच असावे मुलाखत कर्ता म्हणून आपण असे म्हणत आहात की आपण आपल्या डायरीवर लिहिलेल्या सामग्रीचे फोटो मुळात क्लिक करता मुलाखतदार बरोबर कारण कधीकधी मी डायरीत काही काढू शकतो कधीकधी जेव्हा मी लिहितो जेव्हा मी संदेश लिहितो तेव्हा नेमके काय होते नंतर सर्व गोष्टी अल्पावधीतच लिहायला माझ्याकडे वेळ नसतो मग मी एक चित्र रेखाटतो आणि त्यास एखाद्या टेबलासह आणि सर्व गोष्टींसह जोडतो जेणेकरून ते सहजपणे समजणे सोपे राहील म्हणून मी ती गोष्ट लिहितो मुलाखत कर्ता पुढे तुम्ही परीक्षेची तयारी करत असताना नेमकी कशी प्रक्रिया अवलंबता याबद्दल आम्हाला सांगू शकाल का कल्पना करा कि उदय तुमची परीक्षा आहे आणि तुम्ही फक्त काळ रात्री त्याची तयारी केलेली आहे तर तुम्ही आम्हाला त्या तयारी बद्दल सांगू शकाल का मुलाखतदार होय प्रथमतः सर्वात महत्वाचे काय आहे हे मला माहिती आहे जसे कि अभ्यासक्रम मग अभ्यासक्रमासारखे महत्त्वाचे काय आहे हे माहित असावे अभ्यासक्रमासारखे काय आहे तर ते नेमकं काय विचारतील आणि कोणत्या श्रेणी तील प्रश्न असेल मुलाखत कर्ता म्हणून मुळात आपण काय करणार आहात हे जाणून घ्यायचे आहे मुलाखतदार होय प्रथम त्या सर्व गोष्टी ओळखणे आणि त्यानंतर त्या गोष्टी नंतर मी इंटरनेटवर शोधत आहे की त्यांनी विचारले जाणारे सर्वात सामान्य प्रश्न काय आहेत जेणेकरून माझ्याकडे फारच कमी वेळ असेल मी एकाच वेळी संपूर्ण संकल्पना वाचू शकत नाही मुलाखत कर्ता बरोबर मुलाखतदार नंतर आपल्याला सर्व महत्वाच्या संकल्पना माहित आहेत मी व्हिडीओ मार्फत हे फक्त यूट्यूबवरून तपासतो कारण माझ्यामध्ये वाचण्याऐवजी व्हिडीओ मार्फत गोष्टी शिकण्याची प्रवृत्ती आहे आणि हो लोक शेवटच्या गोष्टी कडे जातात आणि सर्व काही मी खरोखर शेवटच्या गोष्टीकडे जात नाही परंतु व्हिडीओ आणि सर्व आणि इतर बर्याच स्रोतांसाठी मी स्त्रोत शोधतो या प्रकारच्या गोष्टी महत्वाच्या असू शकतात अशा लोकांप्रमाणेच या प्रकारच्या व्हिडिओंमधून आणि सर्वांनाच अशा महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ज्या आपल्याला कमीतकमी चांगले गुण मिळवण्यात मदत करतील विलक्षण चांगले गुण मिळतील यासारख्या गोष्टींची त्यांना कल्पना आहे परंतु किमान ते परीक्षेत उत्तीर्ण होण्यास मदत करतील जेणेकरून आपल्याला याची कल्पना येऊ शकेल म्हणून एका रात्रीत आम्ही ते करू शकतो आणि प्रत्येक अध्यायातील मुख्य महत्वाचे प्रश्न काय आहेत 1 किंवा 2 फक्त त्याद्वारे जातोत मुलाखत कर्ता म्हणून तुमची तयारीसाठीची महत्वाची सामग्री मुळात इंटरनेट आणि मुलाखतदार इंटरनेट होय मुलाखत कर्ता यूट्यूब व्हिडिओ मुलाखतदार होय यूट्यूब व्हिडिओ इंटरनेट होय मुख्यतः ते दोन्ही मुलाखत कर्ता आपण तयार केलेल्या किंवा आपल्या मित्राने तयार केलेल्या कोणत्याही प्रकारच्या नोट्सचा उल्लेख करता का मुलाखतदार होय आता जसे मी जात आहे तसाच मी येथेही दररोज नोट्स तयार करत आहे पण माझे धोरण कधीकधी बदलते कधीकधी मी नोट्स तयार करत नाही माझ्याकडे चांगली पुस्तके आणि सर्व आहे मी फक्त महत्वाचे मुद्दे त्यात पाहतो जेव्हा मी अकरावी बारावीच्या वर्गात होतो तेव्हा आमच्याकडे तिथे चांगली पुस्तके होती मुलाखत कर्ता मुळात आपण आपला अनुभव केवळ एसआयबीएम कडूनच सामायिक करू शकत नाही परंतु आपल्या संपूर्ण शिकवणी च्या अनुभवातून आपण सांगू शकता की आपण परीक्षांकडे कसे जाऊ शकता मुलाखतदार मी जसजसा मोठे झालो तसतसे आपण जसे एमबीए करतो तिथे पुस्तकांचे सेट असतात तिथे बरीच पुस्तके असतात म्हणूनच यावेळी नोट्स आणि शिक्षकांच्या पीपीटी खूप महत्त्वाच्या आहेत तसेच ११ वी आणि १२ वी प्रमाणे आपल्याकडे एनसीईआरटीची काही पुस्तके असायची आणि आम्हाला माहित आहे की या गोष्टी महत्वाच्या गोष्टी होणार आहेत आणि या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील पण इथं मला असं वाटतंय की इतका विशाल मुलाखत कर्ता बरोबर विषय तेथे आहेत मुलाखतदार आम्हाला काही शिक्षकांच्या नोट्स मधून जावे लागेल आणि त्या प्राथमिक स्त्रोत आहेत आणि त्यानंतर आपल्याकडे वेळ असल्यास आणि आपल्याला खूप उत्सुकता असल्यास आपण ग्रंथालयात जाऊन ही पुस्तके मिळवू शकता मुलाखत कर्ता मग मुळातच आपण शिक्षकांच्या नोट्सचा वापर कसा करायचा मुलाखतदार मी पीपीटी मधील चित्रावर क्लिक करतो आणि हो मुलाखत कर्ता त्या चित्रावर क्लिक करा मुलाखतदार पीपीटी मुलाखत कर्ता व्याख्याता आमच्या बरोबर सामायिक करतो मुलाखतदार होय आणि मग कधीकधी मी पीपीटीसाठी विचारतो पण असे काय होते की शिक्षक त्या पीपीटी फॉरवर्ड करण्यासाठी थोडा वेळ घेतात त्या वेळी मी फक्त त्या चित्रावर क्लिक करतो आणि मी सर्व काही त्या खाली लिहितो तर अशा प्रकारे मला त्या गोष्टी मिळतात आणि मी हे ड्राईव्ह मध्ये टाकले म्हणजेच सर्व वर्ग सदस्यांसाठी सामान्य ड्राइव्हमध्ये अपलोड केले जेणेकरुन प्रत्येकजण ते पाहू शकेल मुलाखत कर्ता मग प्रत्येकासाठी एक समान ड्राइव्ह उपलब्ध आहे का मुलाखतदार होय सर्वत्र कारण मी सी असल्या कारणाने मी ते करत आहे जेणेकरून सर्वांना फायदा व्हावा तर ती ही गोष्ट आहे कारण मला असे वाटते की वर्गात जे शिकवले जाते त्या सारख्या गोष्टींचा मागोवा घेणे महत्त्वाचे आहे मी असेच करीत आहे मुलाखत कर्ता मला वाटतं ते अगदी तुमच्यासाठीच आहे खूप खूप धन्यवाद मुलाखतदार खूप खूप धन्यवाद मुलाखतदार माझे नाव हीत ठक्कर आहे मी मुंबईचा आहे आणि मी 21 वर्षांचा आहे आणि मी सिम्बायोसिस इंस्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेन्ट मधून इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिप मध्ये एमबीए करत आहे मुलाखत कर्ता म्हणून मी शिकणे आणि लिहिण्याशी संबंधित काही प्रश्न विचारू इच्छितो आपण किती वारंवार लिहिता मुलाखतदार वारंवार नाही नियमितपणे नाही पण जेव्हा एखादी गोष्ट महत्वाची असते तेव्हा मी त्याकडे लक्ष केंद्रित होईल असा मुद्दा मी बनवितो मुलाखत कर्ता इतके महत्वाचे म्हणजे तुम्ही म्हणत आहात की असे वातावरण कदाचित वर्गात असेल वर्गात असेल ना मुलाखतदार होय मुलाखत कर्ता मग वर्गात तुम्ही लिहिण्यासाठी कुठली सामग्री ठेवता का मुलाखतदार होय मी माझ्याकडे एक नोटबुक ठेवतो जिथे मी माझ्या महत्वाच्या गोष्टी लिहितो आणि ज्या मला सहज उपलब्ध असतात मुलाखत कर्ता ठीक आहे म्हणून तुमच्याकडे एक नोटबुक आहे आणि जेव्हा तुम्हाला काहीतरी महत्वाचे आहे असे वाटते तेव्हा तुम्ही ते नोट करता मुलाखतदार होय मुलाखत कर्ता मस्त तुम्हाला असं वाटतं का अशी कोणती परिस्थिती आहे की जिथे तुम्हाला असं लिहायला हवं असं जास्त वाटतं उदाहरणार्थ एखादा विशिष्ट विषय एखादा विशिष्ट प्रकारचा शिक्षण जिथे तुम्हाला जास्त लिहायचं आहे असं वाटतं जिथे तुम्हाला सामान्यपणे जास्त लिहाव असं वाटतं मुलाखतदार ते आपल्या विषयाच्या आवडीवर अवलंबून असते उदाहरणार्थ एखादा विषय म्हणून फ़ंडामेंटल ऑफ इंटरप्रेनरशिप असल्यास जसे आपल्यास आवडत असल्यास मला वैयक्तिकरित्या तो विषय आवडतो तर कदाचित असेच असेल की कदाचित मी असे काही विषय सांगायला हवे आहे त्याऐवजी मी आणखी काही प्रश्न आणि उत्तरे विचारात घेत आहे कदाचित मला त्या विषया मध्ये आवड नसेल तर हे या विषयावर अवलंबून आहे जे मुलाखत कर्ता विषय आणि आपली आवड मुलाखतदार आवड मुलाखत कर्ता ठीक आहे छान आहे आपण परीक्षेची तयारी करत असताना आपली प्रक्रिया कशी असेल याबद्दल आपण आम्हाला सांगु शकता दुसर्या दिवशी आपली परीक्षा असल्याची कल्पना करा आदल्या रात्री आपण आपली तयारी सुरू करीत आहात आपण कोणत्या प्रकारचे उपक्रम करता मुलाखतदार मग हो पुन्हा मला पुस्तके वाचण्यापेक्षा अधिक व्हिडिओ पहायला आवडतात म्हणून मी या विषयाशी संबंधित व्हिडिओ पहात असतो आणि नंतर त्यास लक्षात घेत असतो आणि नोट्स तयार करतो आणि नंतर इतर सामग्रीतुन शिकत असतो मुलाखत कर्ता मग आपण व्हिडिओ पाहता ती एक क्रिया आहे मुलाखतदार होय मुलाखत कर्ता आपण काय करता आपण व्हिडीओ कोठे शोधता मुलाखतदार यु ट्यूब आणि तेथे भिन्न साइट आहेत जिथे आपल्याला सहज प्रवेश मिळू शकतो मुलाखत कर्ता तुम्हाला असे वाटते का की मुलाखतदार म्हणून मी माझ्या एसएनएपी परीक्षेची तयारी करत असताना मी हिट बुल आइ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साइटमार्फत तयारी केली होती मुलाखत कर्ता हिट बुल आइ मुलाखतदार होय ज्यामध्ये सहज उपलब्ध अशी संबंधित सामग्री होती मुलाखत कर्ता आणि आपण असेही म्हणत आहात की व्हिडिओसह आपल्याकडे एक नोटपॅड किंवा नोटबुक देखील होते जेथे आपण मुलाखतदार होय म्हणून व्हिडिओमधील अंतर् दृष्टी काहीही असो मी त्यास नोट करायचो आणि नंतर त्याला संदर्भित करायचो मुलाखत कर्ता ठीक आहे छान आहे व्हिडिओंव्यतिरिक्त आपण आपल्या शिक्षण क्रियाकलापात कोणतीही इतर सामग्री वापरत आहात अशी कल्पना करा की आपण प्रत्यक्ष बसलेले आहात आणि तयारी करीत आहात आपल्याकडे लॅपटॉप उघडा आहे आणि आपण व्हिडिओ पहात आहात आपल्या लॅपटॉप शिवाय इतर काही शिकत असताना आपण वापरत असलेले दुसरे काहीही मुलाखतदार माझ्याकडे एक लहान नोटबुक आहे जी मी व्हिडिओवरून काही महत्त्वाचे मुद्दे लिहितो आणि त्या महत्त्वाच्या नोट्स मी स्टिक नोट्स ठेवतो जेथून मी त्याना सहज निवडू शकतो मुलाखत कर्ता आणि इतर अजून कोणती सामग्री आहे का मुलाखत कर्ता मला वाटतं तेच ते आहे मुलाखतदार धन्यवाद मुलाखतदार तर माझे नाव कुणाल आहे मी आय अँड ई कोर्सच्या पहिल्या वर्षा मध्ये आहे मुलाखत कर्ता आणि तुझे कॉलेज मुलाखतदार एसआयबीएम सिम्बायोसिस इंस्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेन्ट मुलाखत कर्ता तुम्ही आम्हाला तुमचे वय सांगु शकता का मुलाखतदार मी 22 वर्षांचा आहे मुलाखत कर्ता ठीक आहे कुणाल आपल्यासाठी लेखन आणि शिकण्याच्या क्रियाकलापावर काही प्रश्न आहेत आपण किती वारंवार लिहिता असं आपल्याला वाटते मुलाखतदार नोटबुकवर मुलाखत कर्ता होय ते कोठेही असू शकते मुलाखतदार दररोज मुलाखत कर्ता दररोज मुलाखतदार होय मुलाखत कर्ता खूप चांगला आपण सहसा कधी लिहिता आणि आपण काय लिहिता मुलाखतदार म्हणून जेव्हा व्याख्याने दिली जातात तेव्हा मी माझा लॅपटॉप माझ्याबरोबर ठेवतो म्हणून मी माझ्या लॅपटॉप वरच नोट्स बनवतो किंवा माझ्याकडे कधीकधी कल्पना आल्या तर मी माझ्याबरोबर एक छोटा नोटपॅड ठेवतो जे मी माझ्या बॅग मध्ये ठेवतो म्हणून मी त्या गोष्टी त्यावर ही लिहितो किंवा मला वाटणारे कोणतेही महत्त्वाचे मुद्दे जे महत्त्वाचे आहेत आणि भविष्यात संदर्भित होऊ शकतात ते मुद्दे मी माझ्याकडे असलेल्या नोटबुकवर लिहितो मुलाखतकर्ता म्हणून लिहिण्यासाठी आपली मूलभूत सामग्री एकतर आपला नोटपॅड आहे मुलाखतदार किंवा माझा लॅपटॉप मुलाखत कर्ता तुमचा लॅपटॉप मुलाखतदार होय मुलाखत कर्ता वर्गाच्या वातावरणाशिवाय इतर कुठेही लिहितो का मुलाखतदार होय त्या नोटबुकवर ज्याचा मी नुकताच उल्लेख केला आहे मुलाखत कर्ता वर्गामध्ये किंवा त्या व्यतिरिक्त इतर कोठेही आपण लिहीत नाही मुलाखतदार म्हणून मी क्वेरावर सक्रिय आहे म्हणून कधीकधी मी क्वेरावर लिहितो हे खूप कमी आहे परंतु हो मी कधीकधी करतो मुलाखत कर्ता जेव्हा तुम्ही परीक्षेची तयारी करत असता तेव्हा तुम्ही कोणत्या प्रक्रियेचे अनुसरण करता कल्पना करा दुसर्या दिवशी आपली परीक्षा आहे मागील रात्री तुम्हाला परीक्षेची तयारी करायची आहे तर तुम्ही कोणत्या प्रक्रियेचा वापर कराल त्या बद्दल आम्हाला सांगा मुलाखतदार परीक्षेसाठी मी प्रयत्न करतो मी पद्धतशीरपणे जाण्याचा प्रयत्न करतो म्हणून कोणत्याही प्रश्नासाठी प्रथम मी त्यासाठी काय उपाय देऊ शकतो त्याकरिता निराकरण करण्याचा विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो मग मी बिंदूनिहाय ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर त्या सर्व बिंदूंबद्दल आणि प्रत्येक बिंदू तपशीलवार स्पष्ट करतो मुलाखत कर्ता मग आपण कोणत्या प्रकारचे साहित्य वापरता आपल्या आजूबाजूला कोणत्या प्रकारचे साहित्य असते जेव्हा मुलाखतकर्ता मग स्पर्धा परीक्षेसाठी मुलाखतदार हे कोणत्याही परीक्षेसाठी असू शकते मुलाखतदार म्हणून संदर्भ पुस्तके वेबसाइट ज्या मला त्याबद्दल अधिक अंतर् दृष्टी देऊ शकतात किंवा त्या गोष्टीबद्दल तपशीलवार दृश्य किंवा काही पोर्टल जे शिक्षण पोर्टल आहेत जे त्या विशिष्ट गोष्टींसाठी अधिक ज्ञान किंवा शॉर्टकट युक्त्या मिळवण्यास मदत करतात मुलाखत कर्ता ठीक आहे तर हे आपण वापरत असलेल्या सामान्य सामग्री सारखे आहेत आपण सांगितले की आपण नियमितपणे नोट्स लिहिता म्हणून आपण परीक्षेच्या तयारीच्या वेळी त्या टिपा संदर्भित करता मुलाखतदार कधीकधी होय मी करतो हो मुलाखत कर्ता आपण आपल्या नोट्सचा संदर्भ देत त्या कशावर अवलंबून आहे मुलाखतदार तर समजा उद्या मला जे पेपर द्यायचे आहे ते मला अवघड वाटले आहे म्हणून मी तयार केलेल्या दिवसापासून त्या सर्व नोटांचा संदर्भ घेईन किंवा एखाद्या व्यावहारिक गोष्टीसाठी मी वेबसाईटवर जाणे आणि त्यापासून वेगळे ज्ञान मिळविणे पसंत करतो जेणेकरून मी त्या वेबसाइट वरून शिकलेल्या काही उदाहरणे देऊ शकेन आणि दुसर्या दिवशी ती माझ्या परीक्षेला साठी त्याचा वापर कारेन मुलाखत कर्ता तर मग तुम्ही कल्पना करा की तुम्ही तुमच्या प्रकरणातील वेबसाइट्स ऑनलाईन सामग्रीचा संदर्भ देत आहात त्या वेळी तुम्हाला त्याप्रमाणे टिपण्णी व समजून घेण्याची आवश्यकता आहे का मुलाखतदार म्हणून मी पुन्हा त्या उदाहरणाची की वर्ड लिहायला लागतो समजा टाटा विषयी मला केस स्टडीचे उदाहरण मिळाले आहे तर उद्या माझ्या परीक्षेसाठी उद्या माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असा एक परिच्छेद आहे म्हणून मी त्या छोट्या पॅराबद्दल लिहित आहे अगदी एक लहान ओळ किंवा दोन ओळी ज्या मला दुसर्या दिवशीची संपूर्ण उदाहरणे आठवेल आणि परीक्षेतील हे उदाहरण लिहिण्यास मला मदत होईल मुलाखत कर्ता परीक्षेत मुलाखतदार होय मुलाखतदार ठीक आहे माझे नाव अमृता आहे आणि मी एक अभियंता आहे आणि आता मी एस आइ बी एम मध्ये होते माझें एमबीए करण्यासाठी मुलाखत कर्ता तुम्ही तुमचे वय सांगाल का मुलाखतदार होय मी 23 वर्षांची आहे मुलाखतकर्ता अमृता लिखाण आणि आपण कसे शिकता यावर काही प्रश्न आणि आपण किती वारंवार लिहिता असे आपल्याला वाटते मुलाखतदार कदाचित एक वर्षापूर्वी मी माझे अभियांत्रिकी करेपर्यंत तो जवळजवळ दररोज असायचा आणि आता कदाचित प्रत्येक दोन ते तीन दिवसांत एकदा असावा मुलाखत कर्ता ठीक आहे दर दोन ते तीन दिवसांनी एकदा मुलाखतदार होय मुलाखत कर्ता मग तुम्हाला लिहायची आवश्यकता कधी वाटते मुलाखतदार सहसा वर्गात किंवा मला काही नोट्स लिहायची घाई असते आणि मला माझा फोन किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण घ्यायचे नसते मुलाखत कर्ता ठीक आहे तर आपण असे म्हणत आहात की आपण नोटबुक आणि नोटपॅड सारख्या एकाधिक सामग्री मध्ये लिहाता आपण बहुदा हे सर्व कुठे लिहिता मुलाखतदार बहुतेक माझी नोटबुक मुख्यतः ही प्रमुख गोष्ट आहे मुलाखत कर्ता मग कुठेही जरी हे वर्चस्व नसले तरी कुठेही मुलाखतदार कदाचित याद्या करावयाच्या याद्या कदाचित माझ्या डायरीत कदाचित मी एक ठेवतो मुलाखतकर्ता डायरी देखील शारीरिक आहे मुलाखतदार होय ती एक डायरी आहे मुलाखत कर्ता म्हणून आपल्याकडे वर्गात वापरत असलेल्या नोटबुक असून आपल्याकडे वापरलेली डायरी आहे मुलाखतदार बरोबर होय मुलाखत कर्ता तर तुम्ही आम्हाला तुमच्या परीक्षेच्या तयारीच्या प्रक्रियेत नेऊ शकता का कल्पना करा की दुसर्या दिवशी तुमची परीक्षा असेल आणि तुम्ही या रात्रीत तयारी करणार आहात तर तुम्ही नक्की काय करता मुलाखतदार होय आता आई आणि ई अभ्यासक्रमात यासारखी परीक्षा नसते परंतु सुरुवातीला पारंपारिक परीक्षा पद्धतीप्रमाणे मी एकदा वाचत असेन आणि नंतर मला काही महत्वाचे वाटले किंवा मला जर आकृत्याची सराव करण्याची गरज भासली तर मी नेहमीच एक मुद्दा बनवितो आणि त्यातून लिखाण व सराव करतो मुलाखत कर्ता लेखन मुलाखतदार म्हणून लिहिणे नेहमीच माझ्या तयारीच्या प्रक्रियेचा एक भाग होते मुलाखतदार एकतर हार्ड कॉपी शक्यतो मी हार्ड कॉपीला प्राधान्य देत असे अन्यथा लॅपटॉपवर पाठ्यपुस्तकाची सॉफ्ट कॉपी सारखे साहित्य मुलाखत कर्ता तुम्ही सॉफ्ट कॉपी पेक्षा हार्ड कॉपीला प्राधान्य का दिले मुलाखतदार माझ्या दृष्टीने माझ्या दृष्टिक्षेपात म्हणजे हार्ड कॉपी वाचणे मला अधिक सोयीचे वाटेल मुलाखत कर्ता हार्ड कॉपी मुलाखतदार होय मुलाखतकर्ता आणि तुम्ही नोट्स वाचण्याव्यतिरिक्त इतर काही तयार करता तेव्हा तुम्ही घेतलेले काहीही मुलाखतदार कधीकधी कदाचित स्पर्धा परीक्षांप्रमाणेच मी कदाचित ऑडिओ टेप देखील ऐकत असे आणि हो तर ती एक गोष्ट आहे मुलाखतकर्ता मग आपण या टेप ऐकत असताना पुन्हा लिहायला आवडेल काय मुलाखतदार महत्वाचे मुद्दे होय मला लिहायला आवडेल म्हणून फक्त त्याचा संदर्भ घेण्यासाठी मी टेप मधून जाण्याऐवजी माझ्या नोट्सला प्राधान्य देईन मुलाखतकर्ता म्हणून आपण आपल्या वैयक्तिक नोट्स वापरण्यास प्राधान्य द्या मुलाखतदार होय माझ्या नोट्स होय मी वापरते मुलाखतकर्ता आपण बर्याच नोट्स लिहून घेतल्या आणि आपल्या नोटा संदर्भित केल्याचे सांगितले म्हणून आपण आहात असे आपल्याला वाटते काय आपण या नोट्स कोणाबरोबर सामायिक करता मुलाखतदार होय माझ्या मित्रांप्रमाणेच तेदेखील माझ्या जवळच्या मित्रांसारखेच होते मी ते सामायिक करायचे आणि खरं तर आता मी माझ्या कनिष्ठांशी सामायिक केले आहे तेव्हापासून त्यांनी मला त्याबद्दल विचारलं म्हणून मी ते त्यांना दिला आहे मुलाखतकर्ता तर मग तुम्ही तुमची हार्ड कॉपी नोटबुक स्वत ला द्यायचा की तुम्ही ती कशी सामायिक केली मुलाखतदार मी एका वर्षा नंतर देत असे जसे की मी ते त्वरित पास करत नाही कारण मला वाटत होते की मी माझ्या संदर्भासाठी हे वाचत आहे पण कदाचित एक वर्ष किंवा दोन वर्षांनंतर नंतर मी इच्छितो हे सामायिक करण्यात मला हरकत नाही मुलाखतकर्ता ठीक आहे हे सामायिक करण्यात आपणास हरकत नाही आणि आपणास कधी ही गरज वाटली आहे जर माझ्याकडे सध्या त्या नोटबुक आणि त्या नोट्स आल्या असत्या तर त्या मला मदत करु शकल्या असत्या मुलाखतदार कदाचित माझे सर्व साहित्य हातात असणे नेहमीच शक्य नसते म्हणून मला असे वाटते की कमीतकमी दुसर्या एखाद्याने त्याचा फायदा होत असेल तर ते ठीक आहे मुलाखतकर्ता मस्त मुलाखतदार तुमचे मनापासून आभार मुलाखतदार नमस्कार माझा नाव शुभम कौशल आहे मी मेकॅनिकल इंजिनीअर आहे सध्या मी MBA चे शिक्षण IT SIBM मधून घेत आहे मुलाखत कर्ता SIBM ठीक आहे मी तुमचं वय विचारू शकतो का मुलाखतदार २२ मुलाखत कर्ता २२ खूपच छान शुभम अजून काही प्रश्न लिखाणावर आहेत व तसेच काही प्रश्न तुमच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर आहेत तुम्ही किती वेळा लिहता मुलाखतदार खरतर मी तुम्हाला सांगतो मला दररोज लिहण्याची सवय आहे मुलाखत कर्ता रोज तुम्हाला असे कधी वाटते कि तुम्ही या वेळी खूप लिहता मुलाखतदार खरतर जे काही माझ्या मनात असते ते मी लिहीतो मुलाखत कर्ता वर्गात शिकत असताना तुम्ही लिहता का मुलाखतदार हो मुलाखत कर्ता लिखाणासाठी तुम्ही साधारणतः काय साहित्य वापरतात जे काही तुमच्याजवळ असेल त्यापैकी मुलाखतदार जे काही असेल जसे कि तुमचे शिक्षक काहीतरी सांगत आहेत मुलाखत कर्ता मुलाखत कर्ता नाही तुम्ही कुठे लिहता असं मी तुम्हाला विचारत आहे मुलाखतदार वही मुलाखत कर्ता वही मुलाखतदार होय मुलाखत कर्ता लिखाण करण्यासाठी अजून काही माधेयमे आहेत का किंवा मुलाखतदार वह्या व नोटपॅड मुलाखत कर्ता ते ठीक आहे तुमची परिक्षेची तयारी कशी असते याबद्दल तुम्ही आम्हाला सांगू शकता का कल्पना करा कि उद्या तुमची परीक्षा आहे तर तुम्ही त्यासाठी कशी तयारी कराल मुलाखत कर्ता मी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करिन जर माझ्याकडे दोन प्रकरण पूर्ण करण्यासाठी असतील तर मी प्रयत्न करिन मुलाखत कर्ता ठीक आहे जर मला दोन प्रकरण करायचे असतील तर मी पहिल्या व दुसऱ्या प्रकरणाचा सखोल अभ्यास करतो मी लिहीत काहीच नाही मी फक्त त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्याला पुन्हा पुन्हा वाचतो अश्या प्रकारे मी त्याचा अभ्यास करतो मुलाखत कर्ता म्हणजे साधारणतः तुम्हाला असे म्हणायचे आहे कि तुम्ही वाचन करता मुलाखतदार हो मी वाचतो समजून घेण्याचा प्रयत्न करतो लेखांतून नाही तर वाचनातून मुलाखत कर्ता समजतंय म्हणजे यात लिखाण कोठेच नाही तुम्ही फक्त वाचन करता मुलाखतदार हो मुलाखत कर्ता तर तुम्ही नेमकं कुठल्या माध्यमातून वाचन करता त्याचा स्रोत काय आहे मुलाखतदार पुस्तक व इंटरनेट मुलाखत कर्ता तर तुम्ही दोन्हीचा वापर करता हार्ड कॉपी जसे कि पुस्तक व मुलाखत कर्ता व सॉफ्ट कॉपी मुलाखतदार इंटरनेट सुद्धा मुलाखतदार होय मुलाखत कर्ताआपल्याला शिकण्यास मदत करण्यासाठी पुस्तके आणि इंटरनेट व्यतिरिक्त काही आहे का मुलाखतदार पीपीटी आणि बाकी सर्व पण इंटरनेटवरुन नव्हे तर शिक्षकांकडून मी ते वापरतो मुलाखत कर्ताः ठीक आहे आणि परीक्षेची तयारी करत असताना लिहिण्याची सवय आहे का मुलाखतदारः नाही मुलाखत कर्ताः तर तुम्ही मुळात वाचत आहात आणि समजून घेत आहात मला वाटते हि तुमची पद्धत आहे मुलाखतदार ठीक आहे मुलाखतदार माझे नाव निखिल आहे मी इलेक्ट्रॉनीक्स आणि कम्युनिकेशनमधील बीआयटी विद्यापीठातून बी टेक केले आहे आणि मी एसआयबीएम पुणे येथून माझा एमबीए करत आहे मी 25 वर्षांचा आहे मुलाखत कर्ता खूप खूप आभार निखिल लिखाण व शिकण्यावर काही प्रश्न आहेत आपण किती वेळा लिहिता असे आपल्याला वाटते मुलाखतदार सध्या जसे महाविद्यालयीन अभयसक्रमामध्ये बरेच प्रकल्प आहेत व मुलाखकार सामान्यतः तुमच्या शिकण्याच्या अनुभवावरून मुलाखतदार याव्यतिरिक्त मी जास्त काही लिहीत नाही मुलाखत कर्ता तुम्ही जास्त लिहित नाही जर सर्व लिहायचे असेल तर केव्हा व कुठल्या वातावरणात तुम्हाला वाटते कि तुम्ही लिहू शकता मुलाखतदार फार क्वचितच वास्तविक अभ्यासात मी खरोखर लिहित नाही परंतु याव्यतिरिक्त अजून काही दुसरे असेल तर जसे कि एखादे सूत्र त्यातही हि खूप कठीण आणि मोठे सूत्र तर त्यावेळी ते लिहूनच घ्यावे लागते परत परत लिहावे लागते नाहीतर बाकी वेळी काही समस्या येत नाही मुलाखत कर्ता तर मग तुम्ही तुमच्या वर्गात काही लिखित सामग्री घेऊन जाता का मुलाखतदार माझं एक आहे मी सहसा नोट्स लिहीत नाही त्याऐवजी मी ऐकणं पसंत करतो मुलाखत कर्ता तुम्ही आम्हाला तुमची परीक्षेसाठीची काय तयारी असते या बद्दल सांगू शकता का मुलाखतदार ठीक आहे परीक्षेसाठी मी सहसा असे करत नाही मी जमलं तर व्हिडिओ पाहतो जसे कि ऑनलाईन व्हिडिओज जसे शाळेत नेहमी पुस्तके उपलब्ध असतात आपल्याकडे असे एखादे पुस्तक असते जे कि कुठल्याही विषयामधे वापरता येते पण महाविद्यालयांमधे आपल्याकडे भरपूर पर्याय असतात जे कि आपले प्राध्यापक आपल्या सोबत सामायिक करतात त्यांचा आपण वापर करतो नाहीतर सरळ सरळ इंटरनेट वरील व्हिडिओजचा आपण संदर्भ घ्यावा जसा मी घेतो एनपीटीएलमधेय आपल्याला हवे ते व्हिडिओज पाहायला मिळतील म्हणून मी लिखाण करण्याऐवजी त्यांना पाहतो मुलाखत कर्ता तुम्हाला लिहण्याची गरज नाही का मुलाखतदार एखादा व्हिडीओ किंवा सादरीकरण पाहिल्यानंतर सुद्धा मला असे वाटते की माझ्याकडे अशी काही स्मरण शक्ती आहे जसे की मी जे काही वाचले त्यातील ८० ते ९० टक्के आठवू शकतो मला फक्त त्याचे पुनरावलोकन करण्यासाठी थोडासा वेळ पाहिजे जसे कि परीक्षेच्या अगोदर अभ्यास करण्यासाठी अर्ध्या तासाचा लागतो तसा मुलाखत कर्ताः तर अश्या व्हिडीओ किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अश्या विषयांची माहिती आपल्याला मिळू शकते व तुमचे शिक्षक किंवा प्राध्यापक हे सामग्री संग्रहित करतात व तुम्हाला पुरवतात मुलाखतदार नाही असं काही नाही ते सहसा मोठी सादरीकरण सामायिक करतात त्यांच्याकडे त्यांचे स्वत चे पीपीटी सादरीकरण आहे म्हणून मी या ठिकाणी संदर्भित करू शकतो परंतु त्या व्यतिरिक्त मला एखाद्या विषयाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे असल्यास ते अधिक सैद्धांतिक आहे त्यासाठी मी एनपीटीईएलच्या माध्यमातून असे व्हिडीओ शोधतो जे कि राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत तुम्ही अश्या प्रकारे कुठल्याही तंत्रज्ञानच्या माध्यमातून व्हिडीओ शोधू शकता म्हणून मी तिथे तांत्रिक व्हिडीओ शोधतो मी त्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करतो असे व्हिडीओ हे आयआयटीमाध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांकडून बनवलेले असतात त्यात ते फक्त त्या विषयाबद्दल थोडक्यात माहिती देतात हा अर्धा तासाचा व्हिडीओ आहे परंतु त्या विषयाबद्दल बरेच स्पष्टीकरण देतो तर् मी हेच करतो मुलाखत कर्ताः मला वाटतं हे पुरेसे आहे मुलाखतदार धन्यवाद